मॉड्यूल 3 च्या पूर्वीच्या युनिट्समध्ये मेंदूची रचना आणि मेंदू बद्दलची आपली समज यावर आधारित आणि काही शिकवण्याच्या पद्धती कशा वापरल्या जाऊ शकतात यावर आधारित आपण मुख्यतः स्मृती कशी तयार होते आपण स्मृतीत काहीतरी कसे टिकवून ठेवतो आणि शिकण्याद्वारे आपल्याला खरोखर काय समजते आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये काय समाविष्ट आहे याकडे पाहिले अपेक्षित शिकणे पूर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काही क्रिया आपण कशा करतो आपल्याला महत्त्वाचे वाटणारे शिकवण्याचे काही घटक आपण पहात आहोत या भागात आपण दोन घटक बघणार आहोत पहिला घटक म्हणजे उद्दिष्टे आणि अभिप्राय आणि दुसरा घटक म्हणजे उपमा त्यांची भूमिका आणि उपयोग या दोन बाबींवर आपण या भागात लक्ष केंद्रित करणार आहोत 2 मध्येही मोठ्या प्रमाणात शिकण्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल बोललो परंतु यांचे पुन्हा एकदा आपण पुनरावलोकन करूया शिकणे ही समजून घेण्याची एक सक्रिय प्रक्रिया आहे जी शिकलेल्या गोष्टींचे वैयक्तिक अर्थ लावते कृपया लक्षात घ्या की काहीतरी प्राप्त झाल्यावर आपण त्यास केवळ स्मरणशक्तीमध्ये ठेवतो आणि टिकवून ठेवतो आपण शिकलेल्या गोष्टीला आपले वैयक्तिक अर्थ जोडल्यानंतर हे शक्य आहे परंतु शिकण्यामध्ये केवळ तथ्यांचे वैयक्तिक अर्थ संग्रहित करणे समाविष्ट नाही कारण आपल्यातील प्रत्येकजण एखाद्या दिलेल्या तथ्याचे वेगळ्या पद्धतीने अर्थ लावू शकतो परंतु स्मरणात टिकवून ठेवण्यासाठी एक आवश्यकता म्हणजे शिकलेल्या गोष्टी इतर कल्पनांशी जोडणे आणि आधी शिकलेल्या गोष्टींशी जोडणे यातुन अर्थ आणि समज दोन्ही निर्माण होऊ शकतात यामुळे शिकले जाते आणि आत्ता आपण जे करत आहोत ते याच संदर्भात आहे फक्त अर्थ काढणे महत्त्वाचे नसून शिकणाऱ्याला शिकलेल्या कल्पना एखाद्या परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे वापरता आल्या पाहिजेत यामुळेच शिकण्याचे काम उपयुक्त होईल उदाहरणार्थ केव्हा वापरायचे कोणत्या संदर्भात वापरायचे आणि माझ्याकडे जे शिकलेले आहे ते मी कधी वापरू शकतो या सर्व गोष्टी शिकण्याचा भाग आहेत विद्यार्थ्यांनी हे ज्ञान समस्यांचे निराकरण करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी आणि इतर उपयुक्त कार्ये करण्यासाठी वापरण्याचे मार्ग शिकले पाहिजेत या सर्व क्रिया आपण ज्याला शिकणे म्हणतो त्यात समाविष्ट आहेत ही उत्पादनक्षम विचारसरणी हाच शिक्षणाचा प्राथमिक हेतू आहे ज्याला आपण शिक्षण म्हणता ते शिक्षण म्हणजे या सर्व क्षमतांसह आणि वैशिष्ट्यांसह शिकणे तेथे दोन प्रकारची कार्ये आहेत एक म्हणजे पुनरुत्पादन कार्य आणि दुसरे तर्क कार्य आपण पुनरुत्पादन कामे पाहू विद्यार्थी थेट ज्ञानाद्वारे किंवा कौशल्यांची पुनरावृत्ती करतो जे शिक्षकांनी थेट शिकवले आहेत किंवा संसाधनांमध्ये स्पष्ट केली आहेत जेव्हा एखादा विद्यार्थी माहिती पुनरुत्पादित करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा तो कमी अधिक शब्दशः किंवा भाषेत किरकोळ बदलांसह पुनरुत्पादन करीत असतो परंतु त्याला सादर केलेल्या ज्ञानाचे पुनरुत्पादन किंवा पुनरावृत्ती करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते उदाहरणार्थ नावे असलेल्या आकृत्याची प्रत बनविणे शिक्षक वर्गात एक रेखाचित्र फळ्यावर रेखाटतो आणि नंतर त्या प्रत्येक घटकाची नवे लिहितो आणि विद्यार्थ्याने ती पुनरुत्पादित करण्यासाठी लक्षात ठेवली पाहिजेत असे अपेक्षित आहे उदाहरणार्थ अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रोग्रामिंगसह समस्येचे निराकरण करणे हे ज्याप्रमाणे शिकवले जाते विद्यार्थ्यांना वर्गात 'सी' मध्ये सादर केलेले बरेच प्रोग्राम शिकवले जातात विद्यार्थ्याने लेखी परीक्षेत त्यांचे पुनरुत्पादन करणे किंवा प्रयोगशाळेत पुनरुत्पादित करणे आणि ते यशस्वी करणे किंवा व्याख्या किंवा आधी दिलेले साधे स्पष्टीकरण आठवणे अपेक्षित आहे काही गोष्टींची व्याख्या करणे पूर्वी दर्शविलेल्या मार्गाने गणना पूर्ण करणे आणि वर्गात सादर केलेले प्रमेय सिद्ध करणे हे सर्व पुनरुत्पादित होणे अपेक्षित आहे विद्यार्थ्याने समस्या सोडवण्यासाठी वापरायला पाहिजे अशा पायर्यांची एक मालिका आहे आणि या पायऱ्या वापरून विद्यार्थ्याने काम करावे अशी शिक्षक अपेक्षा करतो ही पुनरुत्पादन कामे आहेत जेव्हा आपण ही कार्ये पाहतो तेव्हा ती ब्लूमच्या वर्गीकरणाच्या पातळीवर कमी असतात याचा अर्थ असा की जवळजवळ ती सर्व अप्लाय श्रेणीमध्ये आठवण्याच्या पातळीवर किंवा कधीकधी अंमलात आणण्याच्या पातळीवर येतात या पुनरुत्पादनाच्या कार्यांमध्ये शिक्षणास सामग्रीवर प्रक्रिया करण्याची किंवा शिक्षणाची अंमलबजावणी करण्याची किंवा ते समजून घेण्याची आवश्यकता नसते याचा अर्थ असा आहे की मला जे काही तयार करण्यास सांगितले गेले ते न समजूनदेखील पुनरुत्पादित करू शकते मला ती माहिती आठवते आणि मी पुनरुत्पादित करतो या प्रकारच्या गोष्टीमुळे कार्य सोपे होते परंतु त्याचे गैरफायदे देखील आहेत यामुळे विद्यार्थ्यांना अर्थ समजणे आणि विद्यमान शिक्षणाशी जोडणे आवश्यक वाटत नाही याचा अर्थ आपण आधी सांगितल्याप्रमाणे वर्किंग मेमरी पासून ज्ञान किंवा माहिती लॉंगटर्म मेमरीत स्थानांतरित करण्यात आणि त्या टिकवून ठेवण्यात गुंतलेल्या क्रिया पुनरुत्पादन कार्यात आवश्यक नसतात तर्कसंगत कार्ये विद्यमान शिक्षण आणि अनुभवाशी त्यांचा दुवा साधून विद्यार्थ्याने त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींवर प्रक्रिया करणे आणि अवलंबणे आवश्यक आहे लक्षात घ्या की आपण 'विद्यमान शिक्षणाशी याचा संबंध जोडणे' हे शब्द वापरत आहोत ही जोडणी त्या भागातील एक प्रक्रिया आहे जिथे आपण मेंदू कसे शिकतात याचा अंदाज घेतला आपण सतत जोडत आहे हे शब्द दुसर्या एंग्रॅमशी जोडलेल्या एंग्रॅमच्या एका गटासंदर्भात वापरत होतो 'लिंकिंग' हा शब्द चांगल्या शिक्षणासंदर्भात नियमितपणे वापरला जातो जो चांगल्या शिक्षणात सामील आहे असे करत असताना आपण त्यासह विचार केला पाहिजे ब्लूमच्या वर्गीकरणात कार्य तुलनेने जास्त आहे आणि उच्च बौद्धिक पातळीकडे लक्ष देणे आवश्यक आहे तर्क करण्यामुळे कंस्ट्रक्ट्स दरम्यान किंवा एंग्रम दरम्यान संबंध विकसित होतात याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणात भिन्न लहान नेटवर्क एकमेकांशी जोडलेली आहेत म्हणूनच ज्यावेळी एका नेटवर्कचे काम सुरू होते तेव्हा इतर नेटवर्कही कामाला सुरुवात करतात जोडणी केली जाते इतर नेटवर्क देखील त्यामध्ये गुंतलेले असतात जेव्हा आपल्याला तर्कसंगत कार्ये करायची असतात तेव्हा आपण अशा गोष्टींकडे जातो बहुतेक महाविद्यालयांमध्ये सध्या नेमके काय घडत आहे ज्या शिक्षकांना अगदी कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो किंवा ज्यांना तर्कशक्ती कौशल्य कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे असते बहुतेक वेळा ते पुनरुत्पादन कार्यात चिकटून राहतात आणि अगदी कमी ज्ञानात्मक पातळीवर मूल्यांकन करतात हे अप्रत्यक्षपणे आणि अजाणतेपणी घडत आहे जेव्हा अभ्यासक्रमात भरपूर विषय असतात एखाद्या विषयातील मुद्दे विस्तृत असतात किंवा बहुसंख्य विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वेगवेगळे असते तेव्हा संपूर्ण यंत्रणा काही कालावधीत स्वतःला जुळवून घेते किंवा शिक्षकांना अभ्यासाचे पुनरुत्पादन कार्य करण्यास भाग पाडते जेव्हा आपण प्रामुख्याने वर्गात अभ्यासाच्या पुनरुत्पादनाच्या कार्यासाठी राबतो तेव्हा मूल्यांकन बौद्धिक स्तरावर खाली येते एका संख्येनुसार एक चांगला शिक्षक जो विद्यार्थ्यांची चांगला संवाद साधतो तसेच चांगले स्पष्टीकरण देऊ शकतो असा शिक्षक एखादी गोष्ट शिकण्यासाठी लागणाऱ्या वेळा पेक्षा 20 पटींनी अधिक वेगाने शिकवतो नक्कीच हे 20 चे प्रमाण कमकुवत विद्यार्थ्यांना लागू होते वेगवान शिकणारे कदाचित वेळेवर टिकून राहू शकतील परंतु शिक्षकास मिळालेला हा कमी वेळ विद्यार्थ्यांना शिकण्यास पुरेसा नसतो कारण शिकलेल्या गोष्टींचे माहितीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागतो यामुळे विद्यार्थ्यांना त्यातील अर्थ समजावून घेणे याची आवश्यकता भासत नाही किंवा संधी मिळत नाही विद्यार्थ्यांना अर्थ काढण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करणे सोडून देण्याची वेळ येते आणि यामुळे फक्त पुनरुत्पादनातून शिकणे होते किंवा पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते अर्थात हे सर्वत्र खरे नाही काही चांगले विद्यार्थी असे सर्व असूनही मार्ग काढतात ते अतिरिक्त प्रयत्न करतात अभ्यास आत्मसात करण्यात आणि तर्क शोधून काढण्यात ते आतूनच सक्षम असतात त्यामुळे ते तर्क वापरून चांगले शिकु शकतात पण जे वर्गात होत आहे त्यामुळे असे घडत नाही आता आपण औपचारिकपणे शिकवण्याच्या घटकांकडे पाहू शिकवण्याचे घटक म्हणजे काय शिकवण्याचे घटक यांचा थेट विषयांशी संबंध नसतो म्हणजे मी जर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग किंवा फ्लूइड मेकॅनिक्स किंवा ऑपरेटिंग सिस्टीम्स हे काहीही शिकवत असेन तर या विषयांशी संबंध नसतो परंतु असे घटक जर मी प्रत्यक्ष वर्गात शिकवताना वापरले तर ते शिकण्याला मदतच करतात याचाच अर्थ मी माझ्या पद्धतीने तयार केलेली शिकवण्याच्या घटकांची मालिका क्रमाने वापरली पाहिजे मोठ्या संख्येने शिकवण्याचे घटक उपलब्ध आहेत चांगल्या शिक्षकांनी तयार केलेले शिकवण्याचे घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यांचे संशोधन केले गेले आहे त्यांची परिणामकारकता सुद्धा मोजली जाऊ शकते जेणेकरून आपण स्वत ला पटवून देऊ शकतो की आपण या शिकवण्याच्या घटकांचा वापर करू शकतो आपण आता एका ठिकाणी नोंदवलेले काही नमुने पाहू उदाहरणार्थ संयोजक उपमा अस्सल कार्ये प्रशिक्षण सहयोगी कार्य सहकारी कार्य प्रात्यक्षिक विस्तार उदाहरणे गैर उदाहरणे अभिप्राय मार्गदर्शित सराव स्वतंत्र सराव मित्रांकडून सराव शिकवणी वैयक्तिकरण पूर्वावलोकन परस्पर शिक्षण प्रतिबिंब पुनरावलोकन सांघिक कार्य इत्यादि आपण त्यापैकी काही चालू भागात आणि काही पुढील भागात शिकू आणि शिकण्याचे घटक त्यांच्या मागील हेतू ते कसे राबवावेत या बाबींकडे पाहू यातील काही शिकवण्याच्या घटकांमधील बराच संचलित अनुभव असतो यातील काही घटक इतरांपेक्षा जास्त प्रभावी असतात परंतु पुन्हा एकदा जर ते घटक एखाद्या प्रसंगात प्रभावी असतील तर याचा अर्थ असा नाही की ते इतर कोणत्याही संदर्भात तितकेच प्रभावी असतील तेथेच शिकवण्याचे परिस्थितीजन्य घटक प्रकट होतात परंतु मोठ्या प्रमाणात काही विशिष्ट शिकवण्याचे घटक आहेत ज्यांचा जास्तीत जास्त परिणाम होतो चला त्यातील काही घटक पाहूया शिकवण्याचे घटकांचे प्रातिनिधिक रेखाचित्र येथे व्यापक संदर्भात दिले आहे संपूर्ण मॉड्यूल 2 शिकवण्याशी संबंधित आहे म्हणून जेव्हा आपण शिकवता तेव्हा आपला काही दृष्टिकोन असतो आपण पुढील भागामध्ये या शिकवण्याच्या दृष्टीकोनाकडे पाहणार आहोत उदाहरणार्थ हे दृष्टिकोन थेट निर्देश असू शकतात प्रकल्प आधारित सूचना समस्या आधारित सूचना अनुभवात्मक शिक्षण सिम्युलेशन आधारित सूचना आणि तत्सम मुद्द्यांच्या अनुक्रमांच्या संदर्भात देखील एक पर्याय आहे वैयक्तिक शिक्षकांसाठी हे प्राधान्य आहे उदाहरणार्थ आपणास सहज ते अवघड समस्या किंवा संकल्पना मूर्त ते अमूर्त संकल्पना किंवा अमूर्त ते मूर्त संकल्पनांसह प्रारंभ करता येईल जेव्हा आपल्या वर्गात खूप हुशार विद्यार्थी असतात तेव्हा आपण सहज ते कठीण गोष्टींकडे हळू हळू जाण्याचा प्रयत्न केल्यास ते अधीर होतील ते म्हणतात की सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला एकत्र दाखवा आणि आम्हाला त्या कळतील तर अमूर्त ते मूर्त हा त्यांचा करण्याचा एक मार्ग असतो किंवा सामान्य ते विशिष्ट आणि इतर मार्ग असू शकतात शिकवताना तुम्ही अनेक शिकवण्याच्या घटकांचा उपयोग करू शकता आपण शिकवण्यासाठी कोणताही दृष्टीकोन वापरू शकतो जसे थेट निर्देश शिक्षकाला विषयाच्या अपेक्षित उद्दिष्टानुसार योग्य वाटेल असा किंवा विषयावर अवलंबून किंवा उपलब्ध साधनांवर अवलंबून कोणताही शिकवण्याचा घटक तो वापरू शकतो शिक्षक सर्व निवड करतो सर्व शिकवण्याचे घटकांपैकी सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे 'उद्दीष्टे आणि अभिप्राय ' जेव्हा जेव्हा विद्यार्थी प्रथमच संकल्पना किंवा तत्त्व किंवा विशिष्ट प्रक्रिया शिकण्याचा प्रयत्न करीत असतो विद्यार्थी प्रथमच पूर्ण किंवा अचूक अर्थ तयार करीत नाही जेव्हा हे प्रथमच सादर केले जाईल तेव्हा ते एका संकल्पनेला पूर्णपणे किंवा अचूकपणे दुसर्याशी जोडण्यास सक्षम नसतात ते काही चुका करतील विद्यार्थ्यांना ते करत असलेल्या चुका तसेच तेवढ्यात असलेल्या गोष्टी कळल्या पाहिजेत यामुळे त्यांच्या ज्ञानाची रचना सुधारेल मेंदूत ज्ञानाची रचना करताना त्यांनी काही चुका केल्या तर एखाद्या नवीन प्रसंगात असे ज्ञान वापरण्याची क्षमता योग्य प्रकारे विकसित होणार नाही शिक्षकाची एक भूमिका म्हणजे शक्य तितके हे सुनिश्चित करणे हे बांधकामे शिकणार्याच्या मेंदूत ज्ञानाची रचना योग्य प्रकारे केली गेली आहे विद्यार्थ्यांकडून जिथे वगळले जात आहे किंवा चुका होत आहेत त्याच्या शिक्षक अभिप्राय देत असतो विद्यार्थ्यांचे शिकणे सुधारण्यासाठी त्यांना काय कळले आहे याबाबतचा अभिप्राय शिक्षकांना आवश्यक असतो जोपर्यंत शिक्षक शोधू शकत नाहीत तोपर्यंत ते शिक्षण सुधारण्यासाठी उपयुक्त अभिप्राय देऊ शकणार नाहीत शिक्षक हा अभिप्राय स्वत किंवा स्वतःचा स्वतःचा शिक्षण सुधारण्यासाठी वापरू शकतो उदाहरणार्थ जर आपण नियमितपणे असे पाहिले की विद्यार्थी वारंवार काही चुका करीत आहेत असे वाटत असेल तर शिक्षकांनी असा अभिप्राय दिला आहे की त्याने चुका केल्या नाहीत याची खात्री करुन घ्यावी सर्वात प्रभावी अभिप्राय रचनात्मक मूल्यांकन पद्धतीद्वारे प्रदान केले जातात रचनात्मक मूल्यांकन पद्धतींचा अर्थ असा आहे की आपण त्यांना काहीतरी करण्यास सांगतो हा अभिप्राय केवळ शिकणे सोपे होण्यासाठी वापरला जातो परंतु अंतिम श्रेणीत याचा समावेश नसतो जेव्हा आपला अभिप्राय उच्च गुणवत्तेचा असतो म्हणजेच आपण विद्यार्थी विशिष्ट आणि तपशीलवार अभिप्राय देता तेव्हा त्याचा जास्तीत जास्त परिणाम अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांवर होतो आपल्याकडे विविध प्रकारच्या संस्था असल्याने यापैकी अनेक महाविद्यालयांची एक चिंता म्हणजे उत्तीर्णतेची टक्केवारी खूप जास्त आहे किंवा अपयश कमी आहे हे सुनिश्चित करणे अपयश कमी करण्यासाठी एक पद्धत म्हणजे उच्च गुणवत्तेचा अभिप्राय प्रदान करणे आपण उच्च गुणवत्तेचा अभिप्राय प्रदान करणे हे शिक्षणात मौल्यवान आहे चला दोन भिन्न पद्धती पाहू एक आपण एकाला "सामान्य सराव" आणि दुसऱ्याला "चांगला सराव" म्हणू कधीकधी ही सामान्य पद्धतही प्रभावीपणे होत नाही याचा अर्थ शिक्षक वर्गात काहीतरी सादर करतो आणि त्यामध्ये एखाद्या वर्गपाठाचा किंवा स्वाध्यायाचा समावेश असतो किंवा नसतो तर विद्यार्थ्याला काही शिकले आहे की नाही हे तेव्हा समजेल की जेव्हा परीक्षा घेतली जाईल आपल्या सर्वांना माहित आहे की तथाकथित गृहपाठदेखील तितके प्रभावी नसतात कारण जेव्हा विद्यार्थ्याला त्यात फारसे मूल्य दिसत नाही तेव्हा त्याचा एकमेकांकडून कॉपी करण्याचा कल असतो ते अभ्यास करू शकत नाहीत म्हणून नाही तर हे न करणे सोयीचे आहे असे त्यांना वाटते तथाकथित सामान्य सरावाच्या पायऱ्यांचा क्रम आपण पाहू जे माझ्या मते योग्य आहे शिक्षक प्रथम नवीन ज्ञानाचा मुद्दा वर्गात समजावून सांगताना तो स्पष्ट करतात आणि त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात शिक्षक विद्यार्थ्यांना समजल्याची पातळी तपासण्यासाठी काही प्रश्न विचारतात आणि स्वयंसेवकांद्वारे प्रश्नांची उत्तरे दिली जातात स्वयंसेवक म्हणजे फक्त असे काही विद्यार्थी आहेत जे हात वर करून प्रश्नांची उत्तरे देतात आणि इतर शांत बसतात मग शिक्षक वर्गात काय पूर्ण करायचे आहे हे ठरवतो शिक्षकाकडे प्रभावी वर्गपाठ असेल तर हे प्रामुख्याने घडते जेव्हा विद्यार्थी दिलेले काम पूर्ण करत असतात तेव्हा शिक्षक त्यांच्यात फिरून त्यांना योग्य अभिप्राय देत असतो सत्राच्या शेवटी तो सर्व विद्यार्थ्यांचे कार्य फाइल्स येतो आणि तपासतो तसेच केलेल्या कामावर टिप्पण्या लिहितो वर्गातील पुढच्या सत्रात तो विद्यार्थ्यांना या टिप्पण्या दाखवतो आणि त्यांच्या कच्च्या दुव्यांवर चर्चा करतो चांगला सराव म्हणजे काय हे आता आपण पाहू शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांना विचाराधीन असलेल्या कार्याबद्दल आधीपासूनच काय माहित आहे याबद्दल विचारते उदाहरणार्थ जर प्रश्न सोडवायचा असेल तर शिक्षक प्रश्न दर्शवतात आणि प्रथम विद्यार्थ्यांना याबद्दल त्यांना आधीपासूनच काय माहित आहे हे विचारतात त्यातील ठळक मुद्दे ती फळ्यावर लिहिते तर वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळे मुद्दे मांडतात तिच्या असे लक्षात येते की विद्यार्थ्यांना आधीपासूनच बरेच काही माहीत आहे ती उर्वरित मुद्द्यांचे स्पष्टीकरण देते म्हणजेच जिथे जिथे त्यांनी केलेल्या मुद्द्यांमधील अंतर सापडते तेथे ती स्पष्ट करते मग शिक्षिका अशी काही उदाहरणे दाखवतात जिथे काही चुकीचे निर्णय घेतलेले असतात आणि त्या कशा दुरुस्त करायच्या आणि काय चुकीचे आहे ते विचारतात आपण केलेल्या चुका ओळखून शिकतो आणि ती विद्यार्थ्यांना चांगल्या निराकरणासाठी निकष आखण्यास सांगते हातावर असलेल्या समस्येचे चांगले समाधान काय आहे हे शोधण्यासाठी विद्यार्थी जोडीने काम करतात ते एकमेकांशी चर्चा करतात आणि पर्याय सुचवतात ते असे म्हणतात की त्यांना हा एक चांगला तोडगा वाटतो मान्य झालेले निकष ती फळ्यावर लिहिते ती विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यास सांगते आणि याचे उत्तर त्यांचे मित्र तपासतील असे सुचवते म्हणजेच प्रत्येकाचे उत्तर इतर कोणीतरी तपासणार असते जेव्हा विद्यार्थी प्रश्न सोडवत असतात तेव्हा ती त्यांच्याच फिरून आवश्यक ती मदत करते तिला काही कच्चा दुवा आढळला तर ती म्हणते बघ तू कसं केलंस विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तराचा उपयोग ती अडचणीचे निदान करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी करते ते काम करत असताना ती विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्रांनी मूल्यांकन करण्यापूर्वी त्यांच्या स्वतच्या कामाच्या निकषांनुसार तपासणी करण्याचे स्मरण करून देते याचा अर्थ असा आहे की अपेक्षित उत्तर येण्यासाठी आवश्यक निकष फळ्यावर लिहिलेले आहेत तेव्हा विद्यार्थ्यांनी खात्री करणे आवश्यक आहे की त्यांनी लिहिलेल्या उत्तराने फळ्यावर लिहिलेल्या निकषांचे पूर्णपणे समाधान होत आहे त्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यांची उत्तरे गोळा करते आणि त्यांच्या मित्रांना तपासण्यासाठी देते यात विद्यार्थी त्यांच्या उत्तरावर स्वतःचे नाव लिहितात मान्य केलेल्या निकषानुसार विद्यार्थी आपल्या मित्रांचे उत्तर तपासतात आणि पेन्सिलने टिप्पण्या लिहितात त्यानंतर शिक्षिका ही उत्तरे परत विद्यार्थ्यांमध्ये वाटते आपण एखाद्याचे उत्तर तपासत असताना सुद्धा शिकतच असतो आताही उत्तरे मूळ विद्यार्थ्यांकडे असतात आणि शिक्षक यांना टिप्पण्या वाचण्यासाठी आणि मूल्यांकन तपासून आपले काम सुधारण्यासाठी थोडा वेळ देतात ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तराबाबत ती समाधानी नसते त्यांना हे प्रश्न पुन्हा सोडवण्यास सांगून पुढच्या वर्गाच्या वेळेत सुरुवातीला सादर करायला सांगते असे करूनही ज्या विद्यार्थ्यांना जमत नाही त्यांना दुसऱ्या दिवशी सादर करण्यास सांगितले जाते गुण देताना काय समस्या निर्माण झाल्या हे समजून घेऊन काही मुद्द्यांचे ती स्पष्टीकरण देते आपण ज्याला सामान्य सराव आणि चांगली सराव म्हणतात त्याकडे पाहिले सामान्य सराव पद्धत म्हणजे शिकविणे शिकवून झालेल्यांची चाचणी करणे त्यास दर्जा देणे आणि नंतर पुढे जाणे आहे जर हे विश्वासपूर्वक केले गेले तर सध्या जे घडत आहे त्यात यापूर्वीच लक्षणीय सुधारणा झाली आहे शिक्षिका विद्यार्थ्यांना कसे सुधारता येईल याविषयी काही टिप्पण्या देतात परंतु गुण देताना तिचे मुख्य उद्दीष्ट शक्य तितक्या अचूकपणे कामाचे श्रेणीकरण करणे होय या पध्दतीमागील एक सामान्य धारणा अशी आहे की शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रमाण प्रतिभा किंवा क्षमता यावर अवलंबून असते कमकुवत शिक्षण हे सहसा क्षमता नसणे किंवा बुद्धिमत्तेच्या अभावामुळे घडते असे मानले जाते जर तुम्ही ही धारणा मान्य केली आणि वापरली तर अभ्यासात तथाकथित कमकुवत विद्यार्थी कायमच कमकुवत राहतील चांगली सराव पद्धती सुरुवातीला ती खूप क्लिष्ट दिसते त्यामध्ये बर्याच पायर्यांचा समावेश असतो परंतु प्रत्यक्षात किती वेळ घालवला जातो त्या दृष्टीने ते जितके दिसते तितके धडकी भरवणारे नाही पहिली गोष्ट म्हणजे ती करता येण्यासारखी आहे आणि काही प्रमाणात सराव केल्याने शिक्षकांना ती जमू शकते एक रचनावादी शिक्षक चांगली सराव पद्धती वापरतो कारण त्याचा विश्वास असतो की गुणवत्ता जन्मजात नसून शिकता येते काही विद्यार्थी वेगाने शिकतात परंतु शिकण्याची क्षमता शिकली जाऊ शकते विद्यार्थ्यांना आधीपासून काय माहित आहे हे ती शोधून काढते कोणतेही गैरसमज दूर करते आणि मग त्यावर आधारित पुढील भाग शिकवते विद्यार्थ्यांनी स्वत ला चांगल्या निरंतर माहितीपूर्ण अभिप्राय देण्यास सक्षम होण्यासाठी त्यांनी त्यांची लक्ष्ये चांगल्या प्रकारे समजून घ्यावीत अशी तिची इच्छा असते चांगल्या सराव संदर्भात फक्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभिप्राय देणे हे उद्दिष्ट नाही हे विद्यार्थी चांगला सतत माहितीपूर्ण अभिप्राय देण्यास सक्षम असावेत शेवटी विद्यार्थ्यांनी ते कसे करीत आहेत हे जाणून घेण्यास सक्षम असले पाहिजे त्यांना जे करत आहेत त्यात दोष आढळल्यास ते सुधारात्मक पाऊले उचलण्यात आणि सतत सुधारण्यात सक्षम होतील याचा अर्थ स्वत हून शिकण्याची क्षमता लक्षणीय रित्या सुधारेल शिक्षकांचे मूल्यांकन करण्यासाठीचे दृष्टिकोन म्हणजे उद्दिष्ट स्पष्ट करणे त्रुटींचे निदान करणे आणि शिकण्यात चुका दाखवणे आणि नंतर त्या दुरुस्त करणे ती मुल्यांकनाचा हेतू सुधारणा म्हणून पाहते आणि मुल्यांकन शिकण्याचे मोजमाप नव्हे तर आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अभिप्राय प्रदान करण्याची प्रबळ पद्धत म्हणजे रचनात्मक मूल्यांकन हे तीन शब्द उद्दिष्टे पदके आणि कामगिरी सॅडलरने सादर केले आहेत हे असे शब्द आहेत जे आपण गोंधळ न घालता किंवा आपले जीवन गुंतागुंतीचे न करता वापरू शकतो उद्दीष्टे अर्थातच परीणाम म्हणून सांगितले जातात ज्यासह आपण परिचित आहोत विषयाचे अपेक्षित परिणाम कसे लिहावे आणि ते नक्की काय आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि आपण पाहिले आहे की परीणामांच्या घटकांमध्ये कृती समाविष्ट आहे यातून चांगले उत्तर तयार होऊ शकते जर तुम्हाला टेल 1 मध्ये आठवत असेल तर आपण सीओ लिहिताना या चार घटकांबद्दल बोललो या चार घटकांमध्ये कृती आणि ज्ञान हे घटक अनिवार्य आहेत तर परिस्थिती आणि निकष वैकल्पिक आहेत उद्दीष्टे म्हणजेच विषयांचा अपेक्षित परिणाम ही उद्दिष्टे स्पष्टपणे सांगावे लागतात आणि म्हणूनच विषयाचे अपेक्षित परिणाम काळजीपूर्वक लिहिले पाहिजेत

म्हणून तुम्ही स्वतःला पदक देता ते कशाचे प्रतिनिधित्व करते जेथे आपण आता नमूद केलेल्या सीओच्या संदर्भात माझी कामगिरी काय आहे कारण वर्गात हे शिकून झालेले आहे आणि मी आता प्रश्न सोडवत आहे मी नेमका कुठे आहे हे पदकामुळे कळते कार्यक्षेत्रावर आधारित माहिती ज्यामध्ये आपण काय केले किंवा सीओच्या दृष्टीने चांगले काय केले याबद्दल माहितीपूर्ण टिप्पण्यांच्या रूपात असणे आवश्यक आहे ही पदके प्रक्रियेसाठी असू शकतात आपण प्रक्रियेचे योग्यरित्या अनुसरण केले आणि आम्हाला उत्पादनामध्ये देखील रस आहे तर पदके प्रक्रिया संबंधित पदके किंवा उत्पादन संबंधित पदके असू शकतात एकूणच ग्रेड गुण वगैरे पदके नाहीत कारण ते कार्यात कोणत्या बाबी चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत याबद्दल तपशीलवार माहिती देत नाहीत मग मिशन जवळपास आहे

सतत सुधारण्यासाठी डेमिंग सायकल पीडीसीए म्हणून परिभाषित केली गेली आहे आणि ती जवळजवळ सारखीच आहे कामगिरी सुधारण्यासाठी हे एक विशिष्ट लक्ष्य आहे आपल्याकडे प्रक्रिया लक्ष्य किंवा उत्पादन लक्ष्य असू शकतात मिशनमध्ये सुधारात्मक कार्य किंवा मागील कामांवरील इतर सुधारणे समाविष्ट असू शकतात जसे की मी नक्की काय केले पाहिजे किंवा अल्प मुदतीची लक्ष्ये जी भविष्यासाठी दृष्टीक्षेपक आणि सकारात्मक असतील कोणती आहेत मूळ संकल्पना समजण्यात बऱ्याच चुका झाल्या असे सांगून मिशन भूतकाळ केन्द्रित असणे अगदी सामान्य आहे जेव्हा प्रत्यक्षात मिशन भविष्याकडे पाहणारे सकारात्मक पाहिजे पुढच्या वेळी मूळ संकल्पना तपासताना तुम्ही अशा पद्धतीने अभिप्राय दिला पाहिजे हे लक्षात ठेवा मिशन आव्हानात्मक असले पाहिजे त्याचबरोबर साध्य करण्या सारखे सुद्धा पाहिजे हीच मिशनची वैशिष्ट्ये आहेत सारांश पदक आणि मिशन यांच्याबाबतच्या अभिप्रायाचा सारांश देण्यासाठी उद्दिष्ट प्राप्ती बद्दलचा अभिप्राय मत बनवणारा नसावा कारण ते केवळ औपचारिक मूल्यांकन आहे आपण ग्रेड देत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत एखाद्याने विद्यार्थ्यावर नकारात्मक टिप्पणी करू नये हेतू न सापडल्यामुळे बरेच विद्यार्थी त्रस्त असतात म्हणजेच ते चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण त्यांनी सीओचा चुकीचा अर्थ लावला असतो शिक्षकाला स्पष्टपणे समजून घेण्याची गरज आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना सीओ आणि गुणवत्ता समजले आहेत विद्यार्थ्यांना स्वतःला अभिप्राय देण्यास सक्षम असणे आवश्यक आहे ज्यास आपण मेटाकॅग्निटिव्ह ज्ञान म्हणून परिभाषित केले आहे अन्यथा ते कार्यांमध्ये यशस्वी होण्यास किंवा सुधारण्यात अक्षम ठरतील हे करण्यासाठी त्यांना सीओ समजून घेणे आवश्यक आहे आणि या संदर्भात प्रगतीपथावर असलेल्या त्यांच्या स्वतच्या कार्याचे मूल्यांकन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आपण पहातच आहात की यामध्ये एखाद्याचा स्वतचा अभिप्राय आणि तथाकथित मेटाकॅग्निटिव्ह ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता या प्रक्रिया समाविष्ट आहेत आपण कुठे आहात आणि आपण काय करणे आवश्यक आहे हे अभिप्रायातून समजणे आवश्यक आहे अभिप्रायाचा प्रभावी वापर करण्यासाठी हे सर्व आवश्यक घटक आहेत शिक्षक कोणत्या प्रकारच्या अभिप्राय पद्धती वापरू शकतो काही अभिप्राय धोरणे वापरू शकतात परस्पर अध्यापन पद्धतीचा वापर स्वत चे आणि मित्रांचे मूल्यांकन सरावासाठी वेळ देणे विद्यार्थ्यांना त्यांनी अपेक्षित निकष पूर्ण केले आहेत का हे सांगणे विद्यार्थ्यांना त्यांची प्रगती आलेखाद्वारे स्पष्ट करण्यास सांगणे स्वतःच्या प्रगतीचे अशा प्रकारचे आलेख शिक्षकांनी नव्हे तर विद्यार्थ्यांनी काढले पाहिजेत विद्यार्थी एखाद्या विशिष्ट सीओच्या संदर्भात स्वत च्या पुस्तकात नोंद ठेवू शकतो तो आलेख बनवू शकतो आणि तो नेमका कोठे आहे हे सांगू शकतो आणि जसजसे पुढे जाईल तसतसे तो आलेख वर ठेवत राहू शकतो गट किंवा जोडी कार्य वापरा जे शिकण्यासाठी रचनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मदत करेल खालील शिकवण्याचे घटक म्हणजे "सिमाईल्स आणि एनोलॉजीज" ते महत्त्वाचे का आहेत विद्यार्थी कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करीत असताना ती विद्यार्थ्यास आधीपासून माहित असलेल्या गोष्टीशी जोडली जाणे आवश्यक आहे त्यांना नेमके काय माहित आहे हे शोधण्याचा एक मार्ग म्हणून आपण सिमाईल्स एनोलॉजीज आणि मॉडेल्स वापरू शकता शिक्षकांनी सिमाईल्स आणि एनोलॉजीज वापरली पाहिजेत काही सिमाईल्स काही विद्यार्थ्यांना अधिक अर्थपूर्ण वाटू शकतात आणि काही इतर एनोलॉजीज विद्यार्थ्यांच्या काही इतर गटास अर्थपूर्ण वाटू शकते म्हणून हे आवश्यक आहे की शिक्षकांनी दिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त सिमाईल्स आणि एनोलॉजीज वापरल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना समानता आणि फरक ओळखण्यासाठी स्पष्टपणे शिकवणे यामुळे ज्ञान समजून घेण्याची आणि वापरण्याची त्यांची क्षमता वाढवते सिमाईल्सचा अर्थ असा नाही की सर्व एकसारखे आहे ते सारखे नाही पण काहीसे समान आहे उदाहरणार्थ 'विद्युत प्रवाह नळीतून वाहणाऱ्या पाण्यासारखा आहे ' जर आपण एखाद्या नळीतून वाहणाऱ्या पाण्याचे आणि तारेतून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे दृष्य समोर आणले आणि त्यांची तुलना केली तर त्यात बरेच साम्य असेल परंतु त्यातही बरेच फरकही असतील हे फरक पाहून विद्यार्थी समजण्यास सक्षम होईल परंतु तरीही आपण वापरत असलेले साधर्म्य किंवा उपमा ही एक अशी गोष्ट आहे जी विद्यार्थ्यांस आधीपासून परिचित आहे सामान्यत विद्यार्थ्यांना त्यांचा अभियांत्रिकी कार्यक्रम सुरु झाल्यानंतर हे माहित होईल विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे समानता आणि फरक ओळखण्याची संधी प्रदान करणे यामुळे त्यांचे ज्ञान समजून घेण्याची आणि वापरण्याची क्षमता वाढते याचा अर्थ शिक्षकाने फेनोलॉजी स्वतः सांगण्याऐवजी विद्यार्थ्यांनी ती स्वतःसाठी ओळखावी साधर्म्य आणि फरक ओळखावेत यासाठी आपण काही चित्रात्मक पद्धती वापरू शकतो ज्या आपण पुढील भागात पाहू विद्यार्थ्यांनी जर स्वतः सीमाइल्स आणि एनोलॉजी तयार केल्या तर त्या सक्रिय शिकवण्याच्या पद्धती म्हणून वापरल्या जाऊ शकतात याची पुढची पातळी म्हणजे तुम्ही एक संकल्पना घ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी सीमाईल किंवा एनोलॉजी शोधण्यास सांगा विद्यार्थ्यांनी याची रचना स्वतः करावी आणि त्याचा खुलासा करावा साधर्म्य आणि फरक ओळखण्याची क्रिया विविध परस्पर संबंधी मार्गांनी करता येऊ शकते जसे तुलना करणे वर्गीकरण करणे उपमा देणे समानता सांगणे हे सर्व समजणे या श्रेणीत येईल जर शिक्षक थेट अध्यापनाचा वापर करत असेल तर वर्गात त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे सराव करण्यास सांगा प्रतीकात्मक चिन्हे वापरून शिकवा या सर्व सीमाइल्स आणि एनोलॉजीज वापरण्याच्या सर्व पद्धती आहेत हे तयार करून आपण एका न्यूरल नेटवर्कला दुसर्या न्यूरल नेटवर्कशी जोडत आहात जेव्हा ते एकमेकांशी जोडलेले असतात याचा अर्थ असा नाही की ते अगदी समान असतील परंतु ते सारखे असतात हे विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी तसेच लॉंग टर्म मेमरी मध्ये माहिती चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात आम्ही तुम्हाला एक स्वाध्याय करण्याची विनंती करतो तुम्ही शिकविलेल्या एका विषयात एका कार्यक्षमतेसाठी शिकवण्याच्या अनुक्रम प्रक्रियेचा क्रम तयार करा जे उद्दिष्टे आणि अभिप्राय या शिकवण्याच्या घटकांचा उपयोग करू शकतात जर आपण हे वापरलेले नसेल तर आपण असा क्रम तयार करू शकता की स्वतः ध्येय निश्चित करणे आणि आपण ध्येयातून किती दूर आहात यावर अभिप्राय देणे जर आपण आपल्या स्वाध्यायाचा रिपोर्ट या विशिष्ट ईमेलवर पाठवल्यास आम्हाला आवडेल com पुढील भागात आपण शिकवण्याचे अजून काही घटक पाहू विशेषत ग्राफिक आयोजक नोट बनविणे आणि सारांशित करणे आणि काही परस्पर शिकवणे खूप खूप धन्यवाद